आपण याआधी अनेकदा पाहिले आहे की आपल्याला कॉम्प्युट करावे लागणारे फंक्शन्स इंडक्टिव्ह डेफिनेशन च्या मदतीने करता येते आपण नंबरसाठी इंडक्शनशी परिचित आहोत उदाहरणार्थ 0 च्या बेस केस f च्या संदर्भात आपण फॅक्टोरियल फंक्शन डीफाइन करू शकतो इंडक्टिव्ह केसच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की फॅक्टोरियल फंक्शन म्हणजे n वजा 1 च्या n पट फॅक्टोरियल आहे आपण लिस्ट सारख्या स्ट्रक्चर साठी इंडक्टिव्ह फंक्शन्स डीफाइन करू शकतो उदाहरणार्थ आपण बेस केस म्हणून एम्पटी लिस्ट घेऊ शकतो इंडक्टिव केसमध्ये सुरुवातीच्या एलिमेंटसह लिस्ट सॉर्टिंग चे काम वेगळे करू शकतो इन्सर्ट फंक्शनच्या दृष्टीने इन्सर्शन सॉर्ट खालीलप्रमाणे डीफाइन करू शकतो एम्पटी केससाठी बेस केसचा क्रम फक्त एम्पटी लिस्ट देतो जर तुम्हाला n एलिमेंट ची लिस्ट सॉर्ट करायची असेल तर पहिला एलिमेंट उजवीकडे घेतला जातो आणि नंतर इन्दूक्टिव्हली सॉर्टींग पद्धतीने इतर एलिमेंट इन्सर्ट केले जातात फंक्शनच्या डीपेंडन्सी डिस्क्राइब करण्याचा हा एक आकर्षक मार्ग आहे आपण लहान व्हॅल्यू कॉम्प्युट करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्या व्हॅल्यू काउंट कशा कराव्यात या संदर्भात फंक्शन एक हँडल देते इंडक्टिव्ह डेफिनेशन चा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला डायरेक्टली रीकर्सिव्ह प्रोग्रॅम मिळतो आपण डेफिनेशन फोलो करणारा फॅक्टोरिअल प्रोग्रॅम पाहिला आहे 0 फॅक्टोरिअल 1 असते तर n फॅक्टोरिअल n गुणिले n वजा 1 असते त्याप्रमाणे आपण ते वाचून बोलून ट्रान्सलेट करू शकतो या ठिकाणी आपण एक गोष्ट केली आहे ती म्हणजे काही प्रमाणात चुकांची काळजी घेतली आहे एखाद्याने नकारात्मक संख्या फीड केली तरीही आपण 1 म्हणू आणि लूपमध्ये जाणार नाही साधारणपणे जेव्हा आपल्याकडे अशा प्रकारच्या इंडक्टिव्ह डेफिनेशन असतात तेव्हा आपण काय करतो तर सब प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न करून एकत्रितपणे उत्तर मिळवण्याचा ट्राय करतो उदाहरणार्थ n चा फॅक्टोरिअल कॉम्प्युट करण्यासाठी आपल्याला n 1 चा फॅक्टोरिअल कॉम्प्युट करावा लागतो म्हणजेच n 1 चा फॅक्टोरिअल हा n फॅक्टोरिअल चा सब प्रॉब्लेम आहे आता n 1 चा फॅक्टोरिअल साठी आपल्याला n 2 चा फॅक्टोरिअल लागतो खरेतर अशाप्रकारे तुम्ही चेन मध्ये खाली गेलात तर लक्षात येईल की फॅक्टोरिअल हा प्रॉब्लेम म्हणजे n पेक्षा लहान असलेल्या व्हॅल्यू चा सब प्रॉब्लेम आहे त्याचप्रमाणे इन्सप्शन सॉर्ट मध्ये संपूर्ण लिस्ट सॉर्ट करण्यासाठी आपल्याला लिस्ट मधील शेवटची व्हॅल्यू वगळता सर्व एलिमेंट सॉर्ट करावे लागतील आणि त्यानंतर शेवटची व्हॅल्यू सह सॉर्टिंग करावे लागेल सर्वसाधारणपणे जेव्हा आपण इन्सर्टेशन सॉर्ट करतो तेव्हा आपल्याला आढळेल की आपल्याला लिस्टच्या एका सेगमेंटमध्ये सॉर्टिंग करावे लागेल आपण सर्वसाधारणपणे xi ते xj बद्दल बोलू शकतो या सर्व प्रकरणांमध्ये दिलेल्या इनपुट y साठी f च्या अॅक्च्युअल व्हॅल्यू कशी कॉम्प्युट करायची हे या इंडक्टिव्ह डेफिनेशन आपल्याला सांगते उदाहरणार्थ फॅक्टोरिअलमध्ये आपण करंट इनपुटचा गुणाकार करून पुढील लहान इनपुटसाठी ते सोडवण्यासाठी एकत्र करतो इन्सर्टेशन सॉर्टसाठी आपण लिस्टच्या शेवटी असलेल्या लहान इनपुटचे सोडवण्यासाठी प्रथम व्हॅल्यू समाविष्ट करून ते एकत्र करतो इंडक्टिव्ह स्पेसिफिकेशन्स आणि प्रोग्रॅम ट्रान्सलेशन करताना आपल्याला ज्या समस्येचा सामना करावा लागतो त्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपण एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम पाहूया फिबोनाची नंबर्स ही एक अतिशय प्रसिद्ध सिक्वेन्स आहे ज्याचा फिबोनाची ने शोध लावला होता ते निसर्गात आढळतात आणि ते खूप इंटुईटीव्ह आहेत आणि तुमच्यापैकी बहुतेकांनी ते पाहिले असेल फिबोनाची नंबर्स 0 1 आहेत आणि नंतर तुम्ही ते एकत्रित करा 1 अधिक 0 म्हणजे 1 1 अधिक 1 म्हणजे 2 3 5 आणि असेच पुढील नंबर जसे तुम्ही पुढे जातात तसे मागचे दोन नंबर्स एकत्रित केले जातात इंडक्टिव्ह डेफिनेशन नुसार 0th फिबोनाची नंबर्स 0 आहे पहिला फिबोनाची नंबर्स 1 आहे आणि त्या दोघा नंतर पुढील नंबर्स हे मागचे दोन नंबर एकत्रित करून मिळविले जातात दुसरा फिबोनाची नंबर्स हा 1 प्लस 0 असा आहे आपण मागे म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारचे इंडक्टिव्ह डायरेक्टली रीकर्सिव प्रोग्रॅम मध्ये ट्रांसलेट करता येतात तुम्ही फिब असे फंक्शन पायथन मध्ये ते लिहू शकतात ते फंक्शन म्हणजे n हे 0 किंवा 1 असेल तर तीच व्हॅल्यू n रिटर्न केली जाते n हा 0 असेल तर 0 आणि n हा 1 असेल तर 1 रिटर्न करा नाहीतर तुम्ही n उणे 1 आणि n उणे 2 वर फिबोनाची ला रीकर्सिव कॉल करून व्हॅल्यू कॉम्प्युट करा हे दोन नंबर एकत्रित करून व्हॅल्यू परत करा हे इंडक्टिव्ह डेफिनेशन चे स्पष्ट प्रकरण आणि नॅचरल रीकर्सिव प्रोग्रॅम बद्दलची ही क्लियर केस आहे आपण व्हॅल्यू कॉम्प्युट करत असताना काय होते ते पाहू समजा फिबोनाची डेफिनेशन वापरून आपल्याला फिबोनाची 5 ची व्हॅल्यू कॉम्प्युट करायची आहे त्यासाठी आपण 5 फिबोनाची च्या दुसर्या क्लॉजमध्ये जाऊ आणि n वजा 1 ची फिबोनाची म्हणजे 4 n वजा 2 म्हणजे 3 ची फिबोनाची व्हॅल्यू कॉम्प्युट करणे आवश्यक आहे 5 चा फिबोनाची व्हॅल्यू कॉम्प्युट करण्यासाठी आपल्याला दोन प्रॉब्लेम कॉम्प्युट करावे लागतात ते म्हणजे 4 चा फिबोनाची आणि 3 चा फिबोनाची हे कॉम्प्युटशन काही डावीकडून उजवीकडे ऑर्डर प्रमाणे करावे लागते 4 ची फिबोनाची कॉम्प्युट करण्यासाठी 3 ची फिबोनाची आणि 2 ची फिबोनाची या व्हॅल्यू फिबोनाची डेफिनेशन वापरून कॉम्प्युट कराव्या लागतील त्याचप्रमाणे 3 च्या फिबोनाची व्हॅल्यू साठी 2 आणि 1 आवश्यक असलेल्या दोन सब प्रॉब्लेम साठी आपण डावीकडे जातो 2 ला 1 आणि 0 आवश्यक आहे आता 1 आणि 0 साठी सुदैवाने आपण रिकर्सिव कॉल न करता बाहेर पडू शकतो जर n बरोबर 0 असेल किंवा n बरोबर 1 असेल तर आपण फक्त व्हॅल्यू परत करू तर आपल्याला फिबोनाची 1 म्हणून 1 आणि फिबोनाची 0 म्हणून 0 परत मिळतो त्यामुळे आपण फिबोनाची 2 ची व्हॅल्यू कॉम्प्युट करू शकतो आपल्याला 1 अधिक 0 म्हणजे 1व्हॅल्यू मिळते तर 2 ची फिबोनाची व्हॅल्यू 1 आहे आता आपण फिबोनाची 3 कडे परत आलो आहोत आपण फिबोनाची 3 ची व्हॅल्यू कॉम्प्युट केली आहे डाव्या बाजूला फिबोनाची 2 केस आहे आपण उजव्या बाजूची व्हॅल्यू कॉम्प्युट करू त्या ठिकाणी पुन्हा फिबोनाची 1 ची बेस केस मुळे आपल्याला 1 मिळतो अशाप्रकारे कंबाईन केल्यावर फिबोनाची 3 ची व्हॅल्यू 2 मिळते आता आपण फिबोनाची 4 कडे परत आलो आहोत आपण फिबोनाची 4 ची डाव्या बाजूची व्हॅल्यू कॉम्प्युट केली आहे आपण उजव्या बाजूची व्हॅल्यू कॉम्प्युट करू या ठिकाणी आपल्याला माहिती असली तरीही पुन्हा फिबोनाची 2 व्हॅल्यू कॉम्प्युट करण्याची वेळ येते आपल्याला फिबोनाची 2 व्हॅल्यू साठी 2 कॉल 1 आणि 0 पुन्हा करावे लागतील पुन्हा फिबोनाची 1 आणि फिबोनाची 0 ची व्हॅल्यू काढून आणि त्यांना जोडून 1 येईल अशाप्रकारे आता 4 ची फिबोनाची व्हॅल्यू 2 अधिक 1 अधिक 3 ची करू शकतो आणि आता आपण फायनली ओरिजनल कॉलवर परत आलो आहोत जिथे आपल्याला 4 चा फिबोनाची आणि 3 च्या फिबोनाचीची व्हॅल्यू कॉम्प्युट करायची होती आपण 4 फिबोनाची पूर्ण केले आहे आता आपल्याला 3 चा फिबोनाची कॉम्प्युट करायचा आहे आपण आधीच फिबोनाची 3 ची व्हॅल्यू कॉम्प्युट केली आहे परंतु यामुळे लक्षात घ्या की आम्हाला हे फंक्शन पुन्हा कॉल करावे लागेल म्हणून आपल्याला पुन्हा हे पूर्ण ट्री करावे लागेल खाली जावे लागेल सर्व मार्गाने वर जावे लागेल आणि अर्थातच अखेरीस 3 चा फिबोनाची तेच उत्तर 2 देईल जे आधीच माहित होते परंतु आम्ही ते घेणार नाही किंवा ते माहित असल्याचा फायदा घेणार नाही आणि अशा प्रकारे आपल्याला 3 अधिक 2 मिळेल आणि म्हणून 5 ची फिबोनाची 5 आहे या ठिकाणी एक पॉईंट लक्षात येतो तो म्हणते आपण बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करत आहोत या पर्टिक्युलर कॉम्प्युटेशन मध्ये आपण सगळ्यात जास्त वेळा रिपीट केलेली गोष्ट म्हणजे 3 चा फिबोनाची याचा रिझल्ट म्हणजे जरी मुख्यत्वे आपल्याला n वजा 1 सब प्रॉब्लेम असतील तरी पुन्हा पुन्हा सेम व्हॅल्यू री कॉम्प्युटेशन केली जाते आपल्याला फिब 5 साठी फिब 4 फिब 3 फिब 2 अशा प्रकारचे N सब प्रॉब्लेम कॉम्प्युट करावे लागतात परंतु यामध्ये काही सब प्रॉब्लेम प्रमाणे आपण रिपीट आणि वेस्टफूल पद्धतीने कॉम्प्युट करतो रिझल्ट म्हणजे जरी ऑर्डर n अॅक्च्युअल सब प्रॉब्लेम असले तरी आपण एक्सपोनेन्शियल सब प्रॉब्लेम सोडवतो तर आम्हाला काय करायचे आहे इंडक्टिव्ह डेफिनेशन च्या नाईव्ह रिकर्सिव्ह इम्पलेमेंटेशन पासून दूर जाणे आणि सब प्रॉब्लेमचे कधीही रिइवलुएशन न करण्याचा प्रयत्न करणे जर आपण आधी सोडवलेले सब प्रॉब्लेम लक्षात ठेवू शकलो तर आपल्याला फक्त ते रिकॉम्पुट करण्याऐवजी आपण आधीच मोजलेली व्हॅल्यू पाहावी लागेल हे करणे सोपे आहे आपण मोजलेली व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला एका प्रकारच्या टेबलची गरज आहे व्हॅल्यू मोजण्यापूर्वी आपण प्रथम टेबल तपासतो टेबलवर उत्तर असल्यास टेबलचे उत्तर घेतो आणि पुढे जाऊ जर टेबलवर उत्तर नसेल तर रिकर्सिव डेफिनेशन लागू करून उत्तर कॉम्पुट करतो आणि ते टेबलमध्ये जोडतो या टेबलला सामान्यतः लक्षात ठेवण्यासाठी मेमरी टेबल म्हणतात आणि यावरून आपल्याला मेमोईझशन हा शब्द मिळतो हे प्रत्यक्षात मेमो आहे आणि मेमोरिझेशन नाही मेमोरिझेशन या अर्थाने स्वतःला एक मेमो लिहा मेमो हे रिमाइंडर सारखे आहे स्वतःला एक रिमाइंडर लिहा की हे यापूर्वी केले गेले आहे मेमोईझशन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण रिकर्सिव्ह फंक्शन कॉम्पुट करत असताना आपण एका वेळी एक व्हॅल्यू कॉम्पुट करतो आणि टेबलमध्ये स्टोअर करतो आणि कोणत्याही गोष्ट रिकॉम्पुट करण्यापूर्वी टेबल पाहतो 5 च्या फिबोनाची कॉम्पुटेशन कसे होईल याचा टेबल येथे आहे या टेबल मध्ये ऑर्डर चा काही फरक पडत नाही जेव्हा आपण काही k साठी k ची फिबोनाची व्हॅल्यू कॉम्पुट करतो तेव्हा आपण ते टेबल मध्ये रेकॉर्ड करतो आणि लक्षात घ्या की हे टेबल रिकामे आहे जरी आम्हाला माहित आहे की फिबोनाची 0 आणि फिबोनाची 1 ची बेस केस चे उत्तर अनुक्रमे 0 आणि 1 आहेत तरी तुम्हाला ते माहित आहे असे आम्ही गृहीत धरत नाही कारण आम्ही प्रथमच बेस केस वर येतो तेव्हा ते रिकर्सिव डेफिनेशन मधून बाहेर येईल ते कसे बरोबर आहे ते पाहूया आपण नेहमीप्रमाणे 5 ची फिबोनाची सुरू करतो ते म्हणतात 4 फिबोनाची आणि 3 फिबोनाची करा 4 फिबोनाची म्हणते 3 फिबोनाची आणि 2 फिबोनाची करू 3 फिबोनाची म्हणते 2 फिबोनाची आणि 1 फिबोनाची करू 2 फिबोनाची म्हणते 1 फिबोनाची आणि 0 फिबोनाची करा आणि आता बेसिक बेस केस फंक्शन मधून आपल्याला 1 चा फिब 1 परत मिळेल म्हणून आपण हे टेबलमध्ये स्टोअर करतो हे आपण प्रत्यक्षात मोजलेली पहिली व्हॅल्यू आहे लक्षात घ्या जेव्हा आपण बेस केसमध्ये आलो तेव्हा आम्हाला ते माहित आहे असे आम्ही गृहित धरले नाही आम्ही ते टेबलमध्ये ठेवतो त्याच प्रकारे 0 चा फिब म्हणजे 0 हे आम्हाला आधी माहित नव्हते आम्ही ते टेबलमध्ये ठेवतो आता आपण वर आलो आणि लक्षात आले की 2 चा फिब आता उपलब्ध आहे तो 1 अधिक 0 असा 1 आहे म्हणून आम्ही ते टेबलमध्ये स्टोअर करतो आपण k 2 साठी फिब 1 म्हणतो आहे आता आपण 3 च्या फिब वर परत आलो आहोत आणि आता आपण खाली जातो आणि ते आपल्याला पुन्हा 1 चा फिब कॉम्पुट करण्यास सांगितले जाते हि बेस केस असल्या मूळे आता आम्हाला कोणतेही काम करावे लागत नाही आम्ही प्रत्यक्षात त्या वस्तुस्थितीचा गैरफायदा घेत नाही आपण प्रथम टेबलमध्ये पाहतो आणि म्हणतो की 1 च्या बरोबरीच्या k साठी एंट्री आहे का होय तेथे एंट्री आहे आणि म्हणून आम्ही ती उचलतो आम्ही ओरेन्ज रंगात हायलाइट करतो की हि व्हॅल्यू प्रत्यक्षात पुन्हा मोजली गेली नाही परंतु टेबलमध्ये पाहिले म्हणून 1 अधिक 1 पासून आमच्याकडे आता 3 ची फिबोनाची व्हॅल्यू 2 आहे आता 4 च्या फिबोनाची साठी वर परत जातो त्याच्या दुसऱ्या हाफ मधील सब प्रॉब्लेम म्हणजे 2 ची फिबोनाची कॉम्पुट करावी लागते पुन्हा एकदा आम्हाला आढळले की टेबलमध्ये 2 ची फिबोनाची व्हॅल्यू आहे म्हणून आम्ही ओरेन्ज रंगात हायलाइट करतो आणि ट्री एक्सपांडींग आणि कॉम्पुटिंग न करता टेबलमधून व्हॅल्यू घेतो 4 च्या फिबोनाची व्हॅल्यू 2 अधिक 1 म्हणून 3 आहे आपल्याला आता मागे जाऊन 3 ची दुसरी ब्रॅन्च फिबोनाची कॉम्पुट करावी लागेल परंतु आपल्या टेबलमध्ये k 3 एंट्री आहे आम्ही फक्त 3 ची फिबोनाची व्हॅल्यू पाहू शकतो आणि म्हणू शकतो की ती व्हॅल्यू दोन आहे पुन्हा एकदा आम्ही ते आम्ही ओरेन्ज रंगात हायलाइट करतो आता आपल्याकडे 5 ची फिबोनाची व्हॅल्यू 3 अधिक 2 म्हणजेच नवीन व्हॅल्यू 5 आहे याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आम्ही प्रत्येक व्हॅल्यू कॉम्प्युट केली ट्री एक्सपांड केले फंक्शन डेफिनेशननुसार फक्त एकदाच बेस केस पाहिली त्यानंतरच्या प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली व्हॅल्यू टेबलमध्ये पाहिली याठिकाणी आपण पाहू शकतो की जेवढे सब प्रॉब्लेम सोडवायचे आहेत तितक्याच पटीने टेबल वाढतो आणि आम्ही या अर्थाने सब प्रॉब्लेम दोनदा कॉम्प्युट केले नाही आम्ही ते टेबल बघून कॉम्प्युट केले फिबोनाची टेबलमध्ये फिबोनाची फंक्शन समाविष्ट करण्यासाठी ही एक अतिशय सोपी स्टेप आहे आम्ही फक्त हा लाल कोड जोडतो हिरव्या रेषा आमच्याकडे आधीपासून आहेत फिबोनाची च्या म्हणण्या नुसार जेव्हा तुम्ही नंबर मिळवाल तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट कराल ती म्हणजे टेबल वर पहा जर n चे फिबोनाची व्हॅल्यू डिफाइन असेल तर ती व्हॅल्यू परत करा अन्यथा आम्ही रिकर्सिव पद्धतीने कॉम्प्युट करतो हे नेहमीचे कॉम्प्युटेशन आहे जी एक रिकर्सिव कॉल करेल आणि अखेरीस नवीन व्हॅल्यू देईल जे या n ची व्हॅल्यू आहे हे फंक्शन रिटर्न करण्यापूर्वी आम्ही ती व्हॅल्यू टेबलमध्ये स्टोअर करतो यापुढे जर ही n व्हॅल्यू पुन्हा कधीही वापरली गेली तर आपल्याला कॉम्प्युट करण्याचे गरज नसेल ती टेबलमध्ये असेल हे अगदी सोपे आहे तुम्हाला एखादे आर्ग्युमेंट n साठी फंक्शन कॉम्प्युट करायचे आहे प्रथम टेबल चेक करा जर ते टेबलमध्ये असेल तर टेबल मधील व्हॅल्यू रिटर्न करा जर ते टेबलमध्ये नसेल तर नेहमीप्रमाणे करतात तसे व्हॅल्यू कॉम्प्युट करण्यासाठी रिकर्सिव डेफिनेशन लागू करा कॉम्प्युट केल्यावर ते टेबलमध्ये स्टोअर करा जेणेकरून भविष्यात या फंक्शन व्हॅल्यू साठी रिकर्सिव कॉल न करता टेबल मधील व्हॅल्यू रिटर्न करता येईल अशाप्रकारे कोणत्याही आर्ग्युमेंट कॉम्बिनेशन साठी वर्क करता येते आपल्याला केवळ टेबल हवा असतो टेबल मध्ये आर्ग्युमेंट च्या प्रत्येक कॉम्बिनेशन साठी डिरेक्टरी लागते त्या व्हॅल्यू आधी कॉम्प्युट केल्या असतील तर त्यासाठीची की टेबल मध्ये असते पायथनमध्ये हे टेबल सर्वसाधारणपणे लिस्ट स्वरूपात नसून डिरेक्टरी स्वरूपात असतात कारण आर्ग्युमेंट कोणत्याही पर्टिक्युलर व्हॅल्यू असू शकतात ते काही स्ट्रिंग काही नंबर्स असू ते कंटिन्यूअस असण्याची गरज नाही बेसिकली पर्टिक्युलर आर्ग्युमेंट कॉम्बिनेशन साठी आपण कॉम्बिनेशन की डिरेक्टरी मध्ये सर्च करून रिटर्न करतो नाहीतर नवीन व्हॅल्यू कॉम्प्युट करून डिरेक्टरी मध्ये स्टोअर करून रिटर्न केल्या जातात आपण काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू या उदाहरणार्थ जर तुम्हाला हे योग्यरित्या पायथन मध्ये लिहायचे असेल तर काही एक्सेप्शन वापरावे लागतील परंतु हे कमी अधिक प्रमाणात आम्हाला काय करावे लागेल याचा स्केलेटॉन आहे अशा प्रकारे आपण या आठवड्यातील डायनॅमिक प्रोग्रामिंगच्या दोन लेक्चर्समध्ये करू इच्छित असलेल्या मेन टॉपिक वर आलो आहेत डायनॅमिक प्रोग्रामिंग हे मेमोईज्ड रीकर्षण अधिक ऑप्टिमाइझ करण्यासाठी स्ट्रॅटेजि आहे मेमोईज्ड रीकर्षण अनुसार व्हॅल्यू कॉम्प्युट केल्यावर टेबलमध्ये स्टोअर केल्या जातात आता हे अगदी स्पष्ट आहे की प्रेरक डेफिनेशन मध्ये आपल्याला बेस केसवर जाणे आवश्यक आहे आणि नंतर बेस केसपासून आपल्या हातात असलेल्या केसपर्यंत मागे जावे लागेल याचा अर्थ नेहमी काही फंडामेंटल व्हॅल्यू असतात ज्यासाठी पुढील व्हॅल्यू कॉम्प्युट करण्याची आवश्यकता नसते त्या व्हॅल्यू आमच्यासाठी आपोआप उपलब्ध असतात आपल्याकडे काही प्रॉब्लेम्स असतात जा साठी सब प्रॉब्लेम असू शकतात तर इतर काही प्रॉब्लेम्स साठी सब प्रॉब्लेम नसतात जर एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सब प्रॉब्लेम असतील तर आपण प्रॉब्लेम सोडवू शकत नाही उदाहरणार्थ आपल्याला फिबोनाची 5 व्हॅल्यू त्याचे सब प्रॉब्लेम फिबोनाची 4 आणि फिबोनाची 3 सोडविल्यास शिवाय मिळत नाही परंतु जर 1 ची फिबोनाची किंवा 0 ची फिबोनाची अशी बेस केस असेल तर आपण ते डायरेक्टली सोडवू शकतो हे एक प्रकारचे डीपेंडन्सी आहे आपल्याला डीपेंडन्सी ऑर्डर मध्ये सब प्रॉब्लेम सोडवावे लागतात डिपेंडंट गोष्टी सोडविल्या शिवाय आपल्याला इतर कोणतीही व्हॅल्यू येऊ शकत नाही या बद्दल एक महत्त्वाचा विचार आहे तो म्हणजे डीपेंडन्सी ऑर्डर निश्चितपणे असायकलिक असावी डीपेंडन्सी सायकल असू नये जर एखादी व्हॅल्यू उदाहरणार्थ 5 ही 3 वर डीपेंड आहे तर 3 ही 1 वर डीपेंड आहे आणि पुन्हा 1 ही 5 वर डीपेंड आहे कारण या गोष्टी सोडवण्यासाठी मार्ग नाही रिकर्सिव कॉल करण्यापेक्षा स्टार्टिंग पॉइंट पासून आपण डीपेंडन्सी ऑर्डर नुसार डायरेक्टलि सब प्रॉब्लेम सोडवू शकतो आपल्याला इंडक्टिव्ह स्ट्रक्चर पाळण्याची गरज नाही आपण डायरेक्टलि कोणत्या सब प्रॉब्लेम साठी काहीही सोडविण्याची गरज नाही इतर कोणते प्रॉब्लेम्स अशा प्रॉब्लेम वर डिपेंड आहेत अशा प्रकारे आपल्याला इटरेटिव्ह मार्ग मिळतो उदाहरणार्थ फिबोनाची 5 च्या सब प्रॉब्लेम कडे पाहता आपल्या लक्षात येईल की त्यांच्यामधील डिपेंडेन्सी बरीचशी सरळ सरळ आहे 5 हा 4 आणि 3 वर डिपेंड आहे 4 हा 3 आणि 2 वर डिपेंड आहे 3 हा 2 आणि 1 वर डिपेंड आहे 2 हा 1 आणि 0 वर डिपेंड आहे 0 आणि 1 साठी डिपेंडेन्सी नाही आपण खालून सुरुवात करून वरपर्यंत जाऊ शकतो फिबोनाची 0 ला डिपेंडेन्सी नसल्यामुळे त्याची व्हॅल्यू लिहिता येते त्याचप्रमाणे फिबोनाची 1 ला डिपेंडेन्सी नसल्यामुळे त्याची व्हॅल्यू देखील लिहिता येते फिबोनाची 2 साठी दोन्ही व्हॅल्यू कॉम्प्युट कराव्या लागणार आहेत आपण टेबल मध्ये फिब 2 डायरेक्टली लिहू शकतो 5 पासून खाली न येता टेबल मध्ये व्हॅल्यू लिहू शकतो याठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी म्हणजे कोणती व्हॅल्यू इतर व्हॅल्यू वर डिपेंड आहे याचा ट्रॅक ठेवावा समजा आपल्याला त्यासंबंधित फंक्शन्स माहिती असतील तर डिपेंडेन्सी पूर्ण झाल्यावर आपण अशा प्रकारची डिपेंडेन्सी व्हॅल्यू कॉम्प्युट करू शकतो आता आपल्याकडे 1 आणि 2 आहे त्यामुळे आपण फिबोनाची 3 साठी व्हॅल्यू कॉम्प्युट केली आहे आता आपल्याकडे 2 आणि 3 फिबोनाची व्हॅल्यू आहे त्यामुळे आपण फिबोनाची 4 साठी व्हॅल्यू कॉम्प्युट केली आहे फायनली आपल्याकडे दोन फिब आहेत फिब 3 आणि फिब 4 आहेत त्यामुळे आपल्याला फिब 5 व्हॅल्यू मिळू शकते तुमच्या लक्षात येईल की हे लिनियर कॉम्प्युटेशन आहे आपण 0 ते 5 पर्यंतच्या व्हॅल्यू हाताने भरू शकतो आता तुम्ही मला फिबोनाची 10 व्हॅल्यू विचारले तर मी ती लिहू शकेल ती 0 0 अधिक 1 म्हणजे 1 त्यानंतर 1 अधिक 1 म्हणजे 2 पुढे 2 अधिक 1 म्हणजे 3 5 8 13 21 34 असेल या ठिकाणी एक्सपोनेन्शियल रीकर्षण असल्यामुळे ही खूप कशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही मी ते लवकर करू शकतो कारण मला या व्हॅल्यू एका सिक्वेन्स मध्ये जनरेट करायच्या आहेत डायनॅमिक प्रोग्रामिंगचा हा गुण आहे डायनॅमिक प्रोग्रामिंग हे या रीकर्षण ला एका प्रकारच्या ईंटरेटिव्ह प्रोसेस मध्ये कन्वर्ट करते मेमरी टेबलमध्ये आपण जी व्हॅल्यू रीकर्षण पद्धतीने भारतात ती ईंटरेटिव्ह पद्धतीने भरण्यासाठी डिपेंडेन्सी नसते फिबोनाची चे डायनॅमिक प्रोग्रामिंग वर्जन म्हणजे ईंटरेटिव्ह ब्ल्यू होय त्यामध्ये आपण 0 आणि 1 या व्हॅल्यू सोबत सुरुवात करतो आपण आधी म्हटल्याप्रमाणे जर n 0 किंवा 1 असेल तर तुम्ही n रिटर्न करता करतात याठिकाणी आपण ते टेबल मध्ये डायरेक्टली स्टोअर करतो म्हणजे 0 चा फिब टेबल 0 आहे 1 चा फिब टेबल 1 आहे त्यानंतर आपण 2 पासून पुढे n पर्यंत जातो पायथन नोटेशनमध्ये रेंज चा शेवट n अधिक 1 आहे आणि प्रत्येक टप्प्यावर आम्ही फक्त ith व्हॅल्यू हे i उणे 1 i उणे 2 व्हॅल्यूची बेरीज आधीच कॉम्प्युट केली आहे आम्ही पर्टिक्युलर ऑर्डर मध्ये जात आहोत कारण डिपेंडेन्सी ऑर्डर 0 ते n पर्यंत जातो शेवटी आवश्यक उत्तर म्हणजे nth एन्ट्री म्हणून आपण ती रिटर्न करतो समरी म्हणजे बेसिक रीकर्षण जास्त कार्यक्षम बनवण्याची कल्पना म्हणजे एखादी गोष्ट दोनदा कॉम्प्युट न करणे आणि कोणत्याही गोष्टीची दोनदा कॉम्प्युटेशन न करण्यासाठी आम्ही जी व्हॅल्यू कम्प्युट करतो तीच स्टोअर केली जाते ज्याला आपण मेमो टेबल मेमोलायझेशन म्हणतात आणि रिकर्सिव कॉल करण्यापूर्वी आम्ही नेहमी टेबल पाहतो हे आणखी ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते म्हणून आम्ही रिकर्सिव कॉल करणे पूर्णपणे टाळतो आणि आम्ही फक्त डिपेंडेन्सी ऑर्डर प्रमाणे टेबल भरतो जे अॅसायक्लिक असणे आवश्यक आहे त्याशिवाय तो सब प्रॉब्लेम सोडवता येणार नाही अशाप्रकारे रिकर्सिव इव्हॅल्युएशन हे जास्त इफिसिएंट अशा इटरेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये कन्व्हर्ट केले जाते